नमस्कार या मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सच्या कोर्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण सर्कयुलेटर्स टीज आणि पॉवर डिवाइडर circulators Tees and power divider सारख्या 3 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणांशी संबंधित विषयांचा समावेश केला होता या मॉड्यूलमध्ये आपण 4 पोर्ट उपकरणे शिकणार करणार आहोत आता 4 पोर्ट उपकरणे बद्दल एक गोष्ट अशी आहे की ते सर्व सर्व पोर्टवर जुळतात ते परस्परांसारखे आणि लॉस लेस असू शकतात तर 4 पोर्ट उपकरणांशी संबंधित गणितामुळे त्यांना तीनही गुणधर्म प्राप्त होतात जे 3 पोर्ट उपकरणांसाठी शक्य नव्हते आणि सर्व 4 पोर्ट उपकरणे जनरल टर्म कपलर्सद्वारे ओळखली जातात तर सर्कयुलेटर्स टीज आणि पॉवर डिवाइडर सारख्या 3 पोर्ट मायक्रोवेव्ह उपकरणांशी संबंधित 3 वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांच्या विपरीत सर्व 4 पोर्ट मायक्रोवेव्ह डिव्हाइस जनरल टर्म कपलरद्वारे ज्ञात आहेत तर आपण कपलर्सबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया म्हणून कपलर या चिन्हाद्वारे दर्शविले जातात तेथे एक पोर्ट आहे ज्याला इनपुट पोर्ट म्हणतात तेथे आणखी एक पोर्ट आहे ज्याला कपल्ड पोर्ट म्हणतात तेथे आणखी एक पोर्ट आहे ज्याला थ्रु पोर्ट म्हणतात आणि एक पोर्ट आहे ज्याला आयसोलेटेड पोर्ट म्हणतात आता मूळ मुद्दा असा आहे की तेथे इनपुट पोर्टपर्यंत पोहोचण्याचा एक सिग्नल असेल आणि त्यातील काही भाग कपल्ड पोर्टपर्यंत जाईल आणि त्यातील एक भाग थ्रू पोर्ट मधून जाईल आणि इनपुट सिग्नलचा कोणताही भाग आयसोलेटेड पोर्टपर्यंत पोहोचू नये तर जुन्या दिवसात आपल्याकडे असलेले कारण आपण मला विचारू शकता की कपल्ड आणि थ्रू पोर्टमध्ये काय फरक आहे आधुनिक काळातल्या कपलर्समध्ये प्रत्यक्षात कोणताही फरक नाही परंतु जेव्हा कपलर्स पहिल्यांदा तयार किंवा रचना करण्यास सुरवात झाली तेव्हा हे जोडलेले पोर्ट तेथे होते जोडलेल्या पोर्टवर दिसणारी उर्जा थेट जोडणीऐवजी त्याच्याशी जोडली गेली होती जशी पोर्टद्वारे अस्तित्त्वात असणारी उर्जा असते या ऊर्जेला काही अंतर कापावे लागत असे समजा कपलरचे एक उदाहरण अगदी सोप्या वेव्हगाईड आधारित कपलरचे समजा समजा आपल्याकडे विभाजनासह वेव्हगाइड आहे आणि समजा हे आपले इनपुट पोर्ट आहे तर आपण याला क्रमांक देऊया आयसोलेटेड पोर्ट सहसा चिन्ह 2 द्वारे दर्शविले जाते कपल्ड पोर्ट चिन्ह 3 आणि थ्रूपूट चिन्ह 4 द्वारे दर्शविले जाते जर येथे समजा येथे 2 हे 3 आहे आणि हे 4 आहे आता जर पोर्ट 1 वर सिग्नल येत असेल तर त्या सिग्नलचा एक भाग अशा प्रकारे प्रवास करेल आणि दुसरा भाग या प्रमाणे जाईल आणि या 2 छिद्रांमधील अंतर किंवा कपलर छिद्रे इतक्या समायोजित केल्या जातात की जेव्हा येथे येणाऱ्या छिद्रातून जाणारा सिग्नल आणि या मार्गाने जाणारा दुसरा सिग्नल येथे जातो आणि जेव्हा ते येथे भेटतात तेव्हा ते रचनात्मकपणे जोडले जातात तर विधायक हस्तक्षेप आणि आता या छिद्रात प्रवेश करणाऱ्या या सिग्नलचा एक भाग देखील या बिंदूत परत येईल आणि येथे टप्प्यातील फरक जसे आहेत हे मुळात पाय भागिले दोन इतके फेज फरक आहेत म्हणून येथून प्रवास करत असताना सिग्नलच्या प्रवासात पाय भागिले दोन इतके टप्प्यात बदल होतो येथे आणि नंतर पुन्हा पाईचा एक टप्पा बदलून 2 ने आणि शेवटी जेव्हा या टप्प्यावर परत येते तेव्हा विनाशकारी हस्तक्षेप होतो आणि म्हणूनच पोर्ट 2 आयसोलेट किंवा डिकपल्ड केले जाते परंतु नंतर पोर्ट 3 वर जेथे विधायक हस्तक्षेप होतो तेथे ऊर्जेची बेरीज होते तर या इनपुट उर्जेचा काही भाग पोर्ट 3 वर पोहोचेल आता यासह इतर कोणत्या प्रकारचे कपलर्स आहेत ते पाहू कपलर्सशी वारंवार संबंधित असलेली एक संज्ञा म्हणजे हायब्रीड अर्थात संकरित कपलर म्हणून ओळखली जाते आता एका हायब्रीड कपलरमध्ये कपल्ड आणि थ्रू पोर्ट यांच्यातील विभागणी समान असते म्हणून कपल्ड आणि थ्रू पोर्ट यांना समान प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते तर दुसया शब्दांत म्हणूनच हे हायब्रीड कपलर 3 डीबी कपलर म्हणून देखील ओळखले जाते तेवढेच समान विभाजन आहे किंवा अर्ध्या उर्जेची इनपुट पॉवर कपलड पोर्टवर जाते आणि अर्धी इनपुट पॉवर थ्रू पोर्टकडे जाते कपलर्सचे वर्गीकरण करण्याचा दुसरा मार्ग एस पॅरामीटर मॅट्रिक्सच्या गुणधर्मावर आधारित आहे आणि त्यावरील पृष्ठामध्ये आपल्याकडे 2 भिन्न प्रकारचे कपलर असू शकतात एक म्हणजे 180° कपलर आणि दुसरा 90° कपलर आता 180° कपलरमध्ये कपल्ड आणि थ्रू पोर्ट्स यांच्या फेजमधील फरक 180° आहे आणि 90° कपलरमध्ये कपल्ड आणि थ्रू पोर्ट्स यांच्या फेजमधील फरक 90° आहे 180° कपलर्सची काही उदाहरणे म्हणजे मॅजिक टी मग आपण ज्याला रॅट रेस कपलर टेपर्ड लाइन म्हणतो ही आहेत आणि मग 90° कपलर्सची काही उदाहरणे म्हणजे कपल्ड लाईन ब्रँच लाइन ही आहेत यापैकी आपण या मॅजिक टी कपल्ड लाईन आणि ब्रँच लाइन यांचा विस्तृतपणे अभ्यास करू तर आपण मॅजिक टीपासून प्रारंभ करूया आता एक मॅजिक टीची रचना ही अशी आहे तर हे असे आहे की जसे ई प्लेन टी एखाद्या एच प्लेन टीसह सुपरइम्पोज्ड आहे आता आपल्याला हे माहित आहे की ई प्लेन टी साठी समजा हे पोर्ट 1 2 4 आणि 3 आहे आपल्याला हे माहित आहे की ई प्लेन टी साठी पोर्ट 4 आणि पोर्ट 3 दरम्यानचा फेज बदल नेहमी 180° राहील परंतु जेव्हा पॉवर पोर्ट 2 मध्ये इनपुट करत असेल तेव्हा तेथे 3 समान बदल होतील तर मुळात या संयोजनाद्वारे आणि या टी शाखांच्या योग्य गणना डिझाइन लांबीची व्यवस्था करून आपण येथे दर्शविल्यानुसार मॅजिक टीसाठी एस पॅरामीटर मॅट्रिक्स मिळवू शकतो तर मॅजिक टी साठी एस पॅरामीटर मॅट्रिक्स तर ई प्लेन टीकडून मुळात आपल्याला जे मिळाले ते एस 41 वजा एस 31 बरोबर होते जे एक भागिले वर्गमूळ 2 च्या बरोबर होते तर हे ई प्लेन टीचे आहे आणि एच प्लेन टी वरुन आपल्याला एस 42 बरोबर एस 32 मिळाले जे एक भागिले वर्गमूळ 3 च्या बरोबर होते तर हे एच प्लेन टीचे आहे आणि म्हणूनच हे दोन्ही एकत्रित करताना त्यांना या प्रकारचे एस पॅरामीटर मॅट्रिक्स मिळत आहेत आणि आपल्याला दिसेल की पोर्ट 1 आणि 2 या आयसोलेटेड पोर्ट आहेत आणि त्याचप्रमाणे पोर्ट 3 आणि 4 देखील आयसोलेटेड आहेत पोर्ट 3 आणि 4 हे मूल्य आणि हे मूल्य देखील शून्यच्या समान आहे म्हणूनच पोर्ट 3 आणि 4 आयसोलेटेड आहेत आणि पोर्ट 1 आणि 2 आयसोलेटेड आहेत आणि उर्वरित एकतर थ्रू किंवा कपल्ड आहेत त्याचप्रमाणे जर आपण ब्रांच लाइन हायब्रीडविषयी चर्चा करू इच्छित असाल तर ते ए चे उदाहरण आहे तर हे मॅजिक टी एकचे उदाहरण होते हे 180° कपलरचे उदाहरण होते आणि हे ब्रँच लाईन हायब्रीड कपलर 90 कपलरचे उदाहरण आहे ब्रांच लाईन हायब्रीडची रचना आपण फक्त स्किमॅटिक आकृतीद्वारे पाहिली तर अशी असेल त्यामध्ये या स्वरूपात जोडलेल्या 4 ट्रान्समिशन लाइन्स आहेत ज्यात प्रत्येकाची लांबी लॅम्बडा भागिले 4 आहे जेथे लॅम्बडा हा ट्रांसमिशन लाईनच्या टास्क मिशन लाइनच्या विशिष्ट वारंवारतेशी आणि वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्सशी संबंधित आहे आणि झेड 2 इतका आहे आणि या आडव्या ट्रान्समिशन लाइनचा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स झेड 1 इतका आहे आता आपण या हायब्रीड अर्थात संकरणाचे विश्लेषण करण्यासाठी सम विषम विश्लेषण म्हणू शकतो हे विश्लेषण कसे करावे यासाठी आपल्याला फक्त एक संकेत देण्यासाठी आपण विषम विश्लेषण काय ते पाहूया तुम्ही पहा मी हा एक आराखडा काढला आहे आणि ही रेष या दोघांचे प्रतिनिधित्व करते हे झेड 1 आहे आणि या 2 रेषा वैशिष्ट्यीकृत इम्पिडन्स झेड 1 असलेल्या ट्रान्समिशन लाइनचे प्रतिनिधित्व करतात आणि या 2 रेषा वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स झेड 2 असलेल्या ट्रान्समिशन लाइनचे प्रतिनिधित्व करतात आता असे समजू की येथे एक काल्पनिक रेष आहे जी या सर्किटमधून आडव्या बाजूने कापत आहे आता ही काल्पनिक रेष आहे जी उभ्या ट्रान्समिशन लाईन्स आडव्या कापत आहे समजा पोर्ट 1 वर एक सिग्नल ए 1 दिसत असेल तर या ए 1 ला 2 उपसिग्नल्सची बेरीज 2 आणि ए 1 भागिले 2 आणि ए 1 भागिले 2 आणि पोर्ट 2 वर जेथे कोणतेही सिग्नल दिसत नाहीत याचा विचार केला जाऊ शकतो मुळात हे शून्य आहे पोर्ट 2 वर शून्य इनपुट आता हे 2 समान आणि विरुद्ध सिग्नल्स ए 1 भागिले 2 आणि ए 1 भागिले 2 यांची बेरीज म्हणून मानले जाऊ शकते म्हणून जेव्हा त्यांची बेरीज होते तेव्हा पोर्ट 2 वर दिसणारे निव्वळ इनपुट शून्य असते तर पोर्ट 2 हे एक आयसोलेटेड पोर्ट आहे परंतु तरीही ते वेगळे केले जावे म्हणजे पोर्टवर एकतर सिग्नल येऊ नये किंवा पोर्टमधून बाहेर पडावे आता या सर्किटमध्ये असलेल्या या सममितीमुळे जेव्हा आपण या रेषेच्या अर्ध्या भागावर काप घेतो तेव्हा जेव्हा आपल्याकडे फक्त पोर्ट 2 वर ए 1 भागिले 2 आणि ए 1 भागिले 2 पोर्ट 1 वर आहेत तेव्हा आपण त्यास सम प्रकार म्हणजे इव्हन मोड असे म्हणतो आणि जेव्हा आपल्याकडे पोर्ट 1 मधील इनपुट म्हणून A1 भागिले 2 आणि पोर्ट 2 मधील इनपुट म्हणून वजा A1 भागिले 2 असतील याला आपण विषम प्रकरण म्हणतो आणि हे एक लिनियर सर्किट असल्याने या सर्किटमध्ये प्राप्त केलेले नेट आउटपुट किंवा कोणतेही पॅरामीटर सुपरपोजिशन प्रमेय असेल तर वैध असेल आणि म्हणूनच कोणत्याही पोर्टवरील निव्वळ आउटपुट इव्हन किंवा ऑड मोडमुळे प्राप्त केलेल्या आउटपुटचे सुपरपोजिशन असेल आता विचार करा जेव्हा केवळ ऑड मोड असेल म्हणजे पोर्ट 1 ला ए 1 भागिले 2 आणि पोर्ट 2 ला वजा ए 1 भागिले 2 इनपुट असेल तर इनपुट सिग्नलच्या या समान आणि विरुद्ध गुणधर्मामुळे आपण असे मानू शकतो की व्होल्टेज या आडव्या रेषेच्या बाजूने शून्य आहे कारण हे आहे हे आहे आणि ही दोन्ही परिमाणे समान आहेत तर या आडव्या रेषेचे व्होल्टेज शून्य असावे आणि त्या आधारे आपण विषम मोडसाठी हे समकक्ष सर्किट काढले आहे तर आपल्याकडे येथे एक शॉर्ट आहे जो या रेषाने दर्शविला आहे आणि हा शॉर्ट या रेषाने दर्शविला आहे या शॉर्टची लांबी आता लॅम्बडा भागिले 18 आहे कारण आपण अर्ध्या भागामध्ये तो कापला आहे आणि झेड 1 तोच आहे परंतु या लॅम्बडा भागिले 18 लांबीला एक वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स झेड 2 आहे आणि तेथे एक लोड Z2 Z0 जोडलेले आहे त्याचप्रकारे सम मोडमध्ये जेव्हा पोर्ट 1 आणि पोर्ट 2 दोन्हीमध्ये इनपुट समान असतात तेव्हा आडव्या रेषाच्या बाजूने व्हॉल्टेज 0 असल्यामुळे येथे लहान होते आणि कारण या 2 बिंदूंचे व्होल्टेजेस सम मोडसाठी समान आहेत म्हणूनच हा बिंदू मुळात तरंगत आहे त्यातून कोणताही करंट म्हणजे प्रवाह जात नाही आणि यावर आधारित आपल्याकडे सम मोडचे हे समकक्ष मॉडेल आहे जे अगदी ऑड मोडसारखेच आहे त्याशिवाय शॉर्ट ऐवजी येथे एक ओपन आहे आणि येथे एक ओपन आहे आता आपण या सर्किटचे विश्लेषण कसे करायचे मी म्हटल्याप्रमाणे असे समजू या की ए 1 हे पोर्ट 1 मधील इनपुट आहे आणि बी 1 ही पोर्ट 1 मधील प्रतिबिंबित लाट म्हणजे रिफ्लेक्टेड वेव्ह आहे आणि समजा एस 11 ई आणि एस 11 ओ सम मोड सर्किट आणि विषम मोड सर्किटचे एस 11 पॅरामीटर्स आहेत तर पोर्ट 1 मधील एकूण प्रतिबिंबित लाटा सम मोड आणि विषम मोडच्या योगदानाचे संयोजन असेल आणि म्हणूनच आपण या समीकरणाद्वारे बी 1 लिहू शकतो जे ए 1 भागिले बी 1 या एकूण एस 11 पॅरामीटर समान असेल जे या समीकरणात आहे त्याचप्रमाणे बी 2 साठी आता बी 2 च्या बाबतीत आपण गृहित धरू शकतो की पोर्ट 2 मधील बी 2 प्रतिबिंबित लाट आहे म्हणून बी 2 सम मोड आणि इनपुट मोड यांच्या इनपुटचे संयोजन आहे आता इव्हन मोडच्या बी 2 साठी पोर्ट 2 वर दिसणारा व्होल्टेज ए 1 भागिले 2 आहे आणि विषम मोडसाठी व्होल्टेज आहे जो एक सामान्य व्होल्टेज आहे सामान्य व्होल्टेज जो पोर्ट 2 वर आहे तो वजा ए 1 भागिले 2 आहे तर मग नेट बी 2 हा ए 1 भागिले 2 आणि वजा ए 1 भागिले 2 यांच्या योगदानाची बेरीज असेल म्हणून बी 2 असे लिहिलेले आहे आणि एस 21 म्हणजे बी 2 भागिले ए 1 हे या समीकरणानुसार दिले गेले आहे आता आपण समान आणि विषम मोड सर्किट्ससाठी एस 41 आणि एस 31 हे एस 41 आणि एस 11 पॅरामीटर्सच्या संदर्भात समीकरण मिळवू शकतो दुसरी गोष्ट जी आपण लक्षात घेतो ती म्हणजे या सम आणि विषम मोड सर्किटमध्ये 3 भिन्न सर्किट असतात एक ही ब्रँच आहे नंतर ट्रान्समिशन लाइनची लांबी आणि पुन्हा एक ओपन ब्रँच म्हणजे खुली शाखा आहे म्हणून हे 3 कॅस्केडमध्ये आहेत आणि कारण 3 कॅस्केड मध्ये आहेत तर समीकरणे शोधण्यासाठी आपण कॅस्केड पॅरामीटर्स लागू करू शकतो तर हे कॅस्केड पॅरामीटर्स आहेत आता या ट्रान्समिशन लाइनच्या साध्या लांबीसाठी आपण पाहिले आहे की कॅसकेड पॅरामीटर्स या मॅट्रिक्सने दिले आहेत आणि या ट्रान्समिशन लाइनची लांबी लॅम्बडा भागिले 4 असल्याने आपण या मॅट्रिक्समधून या मॅट्रिक्स वरून या मॅट्रिक्सपर्यंत अंदाज बांधण्यास सक्षम आहोत त्याचप्रमाणे ओपन किंवा शॉर्ट् लाईन्सचे कॅस्केड पॅरामीटर्स या समीकरणाद्वारे दिले जाऊ शकतात आणि शेवटी मी म्हटल्याप्रमाणे एकूण कॅस्केड पॅरामीटर्स 3 सर्किट्सच्या 3 कॅस्केड पॅरामीटर्सचे गुणाकार असतील पहिला एक खुला किंवा शॉर्ट स्टब असेल दुसरा ट्रान्समिशन लाइनची लांबी आहे आणि तिसरा पुन्हा एकतर ओपन किंवा शॉर्ट ट्रान्समिशन लाइन आहे आणि हे गुणाकार केल्यावर समांतर किंवा विषम दोन्ही मोडसाठी संपूर्ण एस ओव्हरऑल कास्केड पॅरामीटर्स किंवा सर्किटचे एबीसीडी मॅट्रिक्स या समीकरणाद्वारे दिले जातात तर येथे सम मोड दर्शवितात येथे विषम मोडचे प्रतिनिधित्व करतात आता एकदा आम्हाला कॅसकेड किंवा एबीसीडी मॅट्रिक्स मिळाल्यानंतर आपण या समीकरणातून त्या एबीसीडी पॅरामीटर्सला एस पॅरामीटर्समध्ये रुपांतरित करू शकतो हे समीकरण पोझार्ट यांनी पुस्तकात दिले आहे नंतर या रूपांतरणाची सिद्धता देखील दिली आहे आणि नंतर ते केल्यावर एकदा आपण हे केल्यावर आपल्याला प्रत्येक सम आणि विषम पद्धतीं किंवा मोडसाठी एस पॅरामीटर्स सापडतील त्यावरून मी नुकतेच वर्णन केलेले हे समीकरण वापरुन सर्किटचे संपूर्ण एस पॅरामीटर्स आपण शोधू शकतो आता पहिली गोष्ट आपण पाहिले की पोर्ट 1 वर कपलर्स जुळणे आवश्यक आहे आणि आपल्याला माहित आहे की एस 11 या समीकरणाद्वारे दिले गेले आहे आणि पोर्ट 2 पोर्ट 1 पासून विभक्त करणे आवश्यक आहे ज्यापासून आपल्याला हे समीकरण मिळाले आहे जर एस 11 आणि एस 21 या दोन्ही गोष्टी शून्य असतील तर एस 11 ई आणि एस 11 ओ वैयक्तिकरित्या शून्याच्या बरोबरीने असावे आणि हे समीकरण सोडवल्यावर हे समीकरण केल्यावर झेड 1 आणि झेड 2 यांच्यामधले संबंध मिळतील आता 3 डीबी कपलर्ससाठी मी येथे हे नमूद केले पाहिजे की झेड झिरो हे वैशिष्ट्यपूर्ण इम्पिडन्स किंवा जुळणारे इम्पिडन्स आहे हा असा बिंदू आहे ज्याला कपलरने सर्व पोर्ट जोडलेली आहेत आता 3 डीबी कपलर्स साठी आपल्याला झेड 1 हा झेड झिरो भागिले वर्गमूळ दोनचे वर्गमूळ आणि झेड 2 शून्यच्या समान मिळाल्या पाहिजेत नंतर आपण या व्हॅल्यूज किंवा मूल्ये प्लग इन केले तर आपण पाहू शकतो की 3 डीबी साठीची अट म्हणजे कपल्ड आणि थ्रू पोर्ट दरम्यान समान ऊर्जा विभागणी परिपूर्ण होते आता अशाचप्रकारे कार्यवाही केल्याने आपण एस 31 आणि एस 41 पॅरामीटर्स देखील शोधू शकतो तर संबंध वापरून एस 31 आणि एस 41 पॅरामीटर्स येथे आपल्याकडे अर्थातच झेड 2 च्या जागी आहे आपण हे मूल्य जोडले आहे आणि या समीकरणांचा वापर करून एस 41 आणि एस 31 सोडवताना आपल्याला एस 41 आणि एस 31 च्या किंमती मिळतील आता ही समीकरणे आणि ही सिद्धता या कोर्ससमवेत या सादरीकरणासह असलेल्या नोट्समध्ये आढळतील म्हणून जर आपण व्याख्यानात या लक्षात घेतल्या नसतील तर आपल्याला त्या सोबतच्या नोट्स किंवा पीपीटी स्लाइडमध्ये सापडतील जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर परत गेलो तर एकंदरीत म्हणून आपण S11 S 21 S 31 आणि S 41 हे सर्व पॅरामीटर्स शोधले आहेत आणि नंतर त्या पॅरामीटर्सचा वापर करून आपण संपूर्ण कपलरचे एस पॅरामीटर मॅट्रिक्स शोधू शकतो आता मी येथे या ठिकाणी काहीतरी नमूद करू इच्छित आहे समजा आपल्याकडे एक कपलर आहे जे सममितीय आहे म्हणून आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे 16 पॅरामीटर्स आहेत कारण ते 4 पोर्ट नेटवर्क आहे आणि आपल्याला एस 11 एस 21 एस 31 आणि एस 41 आढळले आहेत मग मला इतर सर्व मापदंड किंवा पॅरामीटर्स कशी मिळतील तर येथे माझे नोटेशन या सममितीमुळे असे आहे मी असे म्हणू शकतो की एस 21 एस 34 च्या बरोबरीने आहे आणि नंतर हे परस्पर क्रिया आहे म्हणून ते देखील एस 43 च्या बरोबरीचे असावे जे या एस 12 च्या समान असेल तर फक्त एस 21 ओळखून मला आणखी 3 एस पॅरामीटर्स आढळतात त्याचप्रमाणे एस 11 हे सर्व पोर्टवर जुळले असल्याने एस 11 एस 22 बरोबर आहे जे एस 33 च्या बरोबर आहे आणि ते एस 44 च्या बरोबर आहे पुढे एस 31 हे एस 24 च्या बरोबर जे एस 42 बरोबर जे एस 13 बरोबर असेल आणि शेवटी एस 41 हे एस 32 च्या बरोबर जे एस 23 च्या बरोबर जे एस 14 च्या बरोबर असेल तर सममितीय कपलरच्या या 4 पॅ पॅरामीटर्स किंवा मापदंड प्राप्तीनंतर आपण उर्वरित सर्व एस पॅरामीटर्स शोधू शकतो आता कपलर्स विषयी आपल्या चर्चेकडे परत येऊ म्हणून आपण ब्रांच लाइन हायब्रिडच्या कपलरच्या मूलभूत रचनेचा अभ्यास केला आहे आणि त्या ब्रँच लाईन कपलरचे एस पॅरामीटर मॅट्रिक्स देखील शोधले आहेत 3 डीबी प्रकरणात काय होते ते पाहूया जेव्हा ब्रँच लाइन कपलर हे कपल्ड व थ्रू पोर्ट दरम्यान समान ऊर्जा विभागणी करते तर तिथे आपण पाहिले की झेड 1 हा झेड झिरो भागिले वर्गमूळ 2 बरोबर आणि झेड 2 हा झेड झिरो बरोबर आहे तर एस 41 हा वजा जे भागिले वर्गमूळ 2 एस 31 बरोबर होईल तर हे या समीकरणातून येते एस 31 हे वजा 1 समान होते म्हणून ही एस 41 ची आणि एस 31 ची मूल्ये आहेत म्हणून एस पॅरामीटर मॅट्रिक्स यासारखे बनले पाहिजे 3 डीबी हायब्रीडसाठी संपूर्ण एस पॅरामीटर मॅट्रिक्स असे बनले पाहिजे जसे की आपण या एस 32 आणि एस 31 फेज शिफ्ट दरम्यान पाहू शकतो आणि म्हणून या पोर्ट दरम्यान समजा जेव्हा आपण पोर्ट 3 वर इनपुट गृहीत धरले तर पोर्ट 2 आणि पोर्ट 1 मधील आउटपुट 90° फेज मध्ये स्थलांतरित होते किंवा पोर्ट 1 वर एक इनपुट आहे तर S13 बरोबर 1 आणि एस 14 बरोबर J असेल तर आपण पुन्हा पाहू शकतो की जर आपल्याकडे पोर्ट 1 वर इनपुट असेल तर पोर्ट 3 आणि पोर्ट 4 मधील आउटपुट च्या फेज 90° ने बदलतील तर या व्याख्यानात आपण दोन प्रकारचे कपलर्स शिकले पहिला म्हणजे 180° कपलरचे उदाहरण होते ज्याला आपण मॅजिक टी म्हणतो आणि दुसरा म्हणजे 90° कपलरचे उदाहरण होते ज्यास ब्रांच लाइन कपलर म्हणतात किंवा जर तेथे कपल्ड आणि थ्रू पोर्ट दरम्यान समान उर्जा विभागणी असेल तर त्याला ब्रँच लाइन हायब्रीड म्हणतात पुढच्या व्याख्यानात आपण दुसऱ्या प्रकारचे कपलर दुसऱ्या प्रकारच्या 90° कपलर ज्याला कपल्ड लाईन कपलर म्हणतात ते पाहणार आहोत तर मी आपला आभारी आहे